आता हा हाफ ब्रिज कन्व्हर्टर आहे आता तुम्ही पाहत आहात की पुश पुल कन्व्हर्टरच्या बाबतीत सेकंडरी भाग अपरिवर्तित आहे आणि पुश पुल कन्व्हर्टरचा फक्त प्रायमरी भाग बदलला गेला आहे मी सामान्यता न गमावता BJTs हे MOSFET मध्ये बदलले आहेत तर मला सर्किटमध्ये MOSFET चिन्ह कसे ठेवायचे याची कल्पना येईल तुम्ही नक्कीच BJT वापरू शकता तुम्ही IGBT देखील वापरू शकता MOSFET मध्ये अंतर्गत बॉडी डायोड्स इनबिल्ट असतील त्यामुळे लिकेज ची काळजी घेतली जाऊ शकते असे फायदे देखील आहेत म्हणून मी येथे MOSFET चा वापर अधिक सामान्य अर्थाने केला आहे तर तुम्हाला सेमीकंडक्टर स्विचेस Q1 आणि Q2 ला पावर करावे लागेल आणि तुम्हाला C1 आणि C2 कॅपेसिटन्स करावे लागेल आता हे दोन कॅपेसिटन्स तुमच्या रेक्टिफायर फिल्टर सर्किट्सचे आउटपुट असू शकतात रेक्टिफायर फिल्टर सर्किटमध्ये आउटपुटवर एक C फिल्टर असतो आणि काहीवेळा C फिल्टर समान रीतीने हाफ आणि हाफप्रमाणे विभाजित केले जातात आणि व्होल्टेज स्थिर करण्यासाठी काही मीटर रजिस्टर्ससह आणि तुमच्याकडे C1 मध्ये V आणि C2 वर दुसरा V असू शकतो तर हा तुमच्या रेक्टिफायर्स C फिल्टर सायकलच्या आउटपुट भागाचा भाग असू शकतो आणि तुमच्याकडे ब्रिज आणि ट्रान्सफॉर्मर म्हणून दोन उपकरणे जोडलेली आहेत ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी एक सिंगल कॉइल आहे दोन कॉइल्स नाही जसे की पुश पुल या पद्धतीने ब्रिजवर जोडली जाते तर अशा ब्रिजला हाफ ब्रिज हाफ ब्रिज म्हणतात कारण फुल ब्रिजच्या बाबतीत 4 स्विचऐवजी तुमच्याकडे ब्रिजची संख्या अर्धी आहे आणि म्हणून हाफ पूल आहे हाफ पूल अगदी सोपा आहे आता Q1 चालू आहे असे म्हणू तर जेव्हा Q1 हा चालू असेल तेव्हा Q2 हा बंद असतो तुम्ही Q1 आणि Q2 एकाच वेळी चालू ठेवू शकत नाही कारण ते व्हर्च्युअल शॉर्ट सर्किट किंवा शूट थ्रू होईल आणि तुमचा पुरवठा खराब होईल त्यामुळे एकतर Q1 चालू असेल किंवा Q2 सुरू असेल ते परस्पर अनन्य असले पाहिजेत तर मी हे उदाहरण घेईन आणि Q1 केव्हा सुरू आहे Q1 हे V वर आहे तेव्हा या बिंदूवर येईल तर नॉन डॉट एंडमधील V वरील डॉट एंड C1 C2 संयोजनाच्या मध्यबिंदूशी जोडलेला आहे आणि म्हणून हा Vin2 आहे तर तुमच्याकडे येथे Vin आहे तुमच्याकडे Vin2 आहे आणि जे व्होल्टेज प्राइमरीमध्ये दिसते ते Vin भागिले 2 आहे Vin - Vin 2 Vin2 आणि ते सेकंडरी बाजूला n वेळा वाढवले जाते तर n2 येथे येतो आणि म्हणून पोल व्होल्टेज nVin2 आहे आणि म्हणून वजावटीने Vo ndVin2 आहे तर हे आउटपुट इनपुट आउटपुट संबंध असेल आणि हे हाफ ब्रिज कन्व्हर्टरचे ऑपरेशन आहे आणि Q1 बंद आहे आणि Q2 चालू आहे तुम्हाला दिसेल की डॉट एंड ग्राऊंडवर खेचला गेला आहे नॉन डॉट एंड Vin2 वर आहे त्यामुळे तुमच्याकडे 0 वजा Vin भागिलें 2 आहे Vin2 हे प्राइमरीमध्ये नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह असलेल्या डॉट एंडच्या संदर्भात अधिक पॉझिटिव्ह आहे नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह असणे म्हणजे सेकंडरी सायकलचा हिरवा भाग सक्रिय होतो आणि तुमच्याकडे या अंशामध्ये करंट आहे पुन्हा तुम्हाला nVin2 हे पोलवर दिसेल आणि इंडक्टर ऑपरेशनचे चार्ज पुश पुल सेकंडरी बाजूंशी अगदी तंतोतंत पुश पुल सेकंडरी कॉन्फिगरेशन सारखेच आहेत तर हे Vin2 आणि - Vin2 दरम्यान स्विच केले जाईल जेव्हा Q1 आणि Q2 इंडक्टर बंद असतात पुश पुलच्या प्रकरणांप्रमाणे सेकंडरीच्या दोन अर्ध्या भागामध्ये करंट समान रीतीने विभाजित केला जातो आणि कारण सेकंडरी 0 मधील व्होल्टेज रद्द केले होते त्यामुळे प्रायमरीवर व्होल्टेज देखील 0 आहे कारण फ्लक्स बदलत नाही म्हणजेच ddt0 आणि Q1 हे बंद स्थितीत Vin Vin2Vin2 आणि दोन्ही बंद असताना Vin2 दिसतील तथापि तुम्ही Vin2 साठी Q1 आणि Q2 ला रेट करू नये कारण Q2 चालू असताना Q1 दिसत आहे उदाहरणार्थ Q2 या बिंदूवर आहे हे 0 संभाव्यतेवर आहे हे बिंदू ग्राऊंडशी जोडलेले आहे हा बिंदू Vin हा Q1 ला सहन करावा लागतो Q1 च्या वेळी Vin या बिंदूवर आहे तो Vin आणि हा बिंदू ग्राऊंडवर आहे म्हणून Q2 ने Vin हाताळले पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही डिव्हाइसला रेट करता तेव्हा त्यांना जास्तीत जास्त किमान V साठी रेट केले पाहिजे त्यात ते Vin पेक्षा मोठे असावे तर हाफ ब्रिज कॉन्फिगरेशन किंवा कनेक्टर कॉन्फिगरेशन कसे कार्य करते फुल ब्रिज कॉन्फिगरेशन काहीही नाही परंतु हे कॅपेसिटर आणखी दोन स्विचद्वारे बदलले आहेत तर मी तुम्हाला दाखवतो की येथे पहा की हाफ ब्रिज कन्व्हर्टर आता कॅपेसिटर डिव्हायडरला आणखी दोन अतिरिक्त स्विच Q3 आणि Q4 ने बदलून फुल ब्रिज कन्व्हर्टरमध्ये रूपांतरित केले आहे त्यामुळे Q1 Q2 Q3 आणि Q4 आता फुल ब्रिज कन्व्हर्टर बनतात नेहमी लक्षात ठेवा की Q1 आणि Q2 एकाच वेळी चालू आहेत अशा प्रकारे कधीही देऊ नका त्यामुळे ग्राऊंडवर V चे शॉर्ट सर्किट होणार नाही त्याचप्रमाणे आपण Q3 आणि Q4 ला अशा प्रकारे देऊ नये की ते एकाच वेळी पुन्हा चालू होतील जेणेकरून हा पुरवठा Vin शॉर्ट सर्किट होऊ नये आता आपण Q1 आणि Q4 ला समान गेट सिग्नल देऊ म्हणजे Q1 आणि Q4 एकाच वेळी Q3 आणि Q2 एकाच वेळी चालू केले जातात म्हणून जेव्हा Q1 आणि Q4 चालू केले जातात तेव्हा डॉटची बाजू Vin शी जोडलेली असते जिथे डॉट नसलेले टोक ग्राऊंडला जोडलेले असते तर तुम्हाला पूर्ण Vin प्रायमरी मध्ये येत असल्याचे दिसत आहे सेकंडरी वर जे येते ते आता n पटीने Vin आहे कारण जर डॉट चा शेवट पॉजिटीव्ह असेल तर हा डॉट चा शेवट पॉजिटीव्ह असेल निळा डायोड कंडक्ट होईल तर Q3 आणि Q2 चालू असताना आणि Q3 चालू असताना तुम्ही n वेळा Vin वरून Vp वर येत आहात तुम्ही पाहाल की नॉन डॉट एंड Vin शी जोडलेला आहे डॉट एन्ड ग्राऊंडशी जोडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला येथे वजा Vin दिसत आहे किंवा नॉन डॉट एंडला पॉझिटिव्ह Vin आहे आणि सेकंडरी बाजूला आहे जेव्हा Vin हा नॉन डॉट एंडवर पॉजिटीव्ह असतो तर सर्किटचा हिरवा भाग सक्रिय होतो आणि पुश पुल सेकंडरी साइड ऑपरेशनसाठी आपण पाहिल्याप्रमाणे अगदी त्याच प्रकारे चार्ज होतो तर तुमच्याकडे nVin असेल ndVin आउटपुट Vo असेल कारण हे एक बक कन्व्हर्टर ऑपरेशन आहे तर फुल ब्रिज कन्व्हर्टर अशा प्रकारे चालते आणि ज्या काळात सर्व स्विचेस बंद असतात त्या कालावधीत तुम्हाला दिसेल की इंडक्टर आधीच वाचेल जसे की आपण आधी चर्चा केली आहे की पुशपुल केस पुढे ढकलून हाफ करंट निळ्या वायंडिंग वर जातो आणि दुसरा हाफ भाग हिरव्या वायंडिंग वर जातो आणि दोन्ही पण विरुद्ध चुंबकीय अर्थाने म्हणून रद्द होईल आणि व्होल्टेज जनरेटर 0 असेल कारण येथे dt0 व्होल्टेज देखील 0 आहे या कालावधीत कारण हे 0 आहे आणि तुम्हाला दिसेल की दुसरे टोक V आहे स्विचेसमधील व्होल्टेजमध्ये Vin आहेत आणि जेव्हा विरुद्ध स्विचेस Q3 वर असतील तेव्हा Q2 ला Vin दिसेल आणि दरम्यान Vin चा सामना करावा लागेल आणि Q3 दरम्यान Q2 म्हणजे Q1 आहे आणि Q4 वर असल्याने Vin चा सामना केला पाहिजे तर सर्व स्विचचे व्होल्टेज रेटिंग Vin पेक्षा जास्त असावे एक गोष्ट जी तुम्ही पाहू शकता ती म्हणजे प्राइमरीवर लागू होणारा व्होल्टेज म्हणजे Vin हाफ ब्रिजच्या बाबतीत ते Vin2 होते तर समान पॉवर रेटिंग आणि त्याच Vin साठी तुम्हाला दिसेल की समान पॉवर आउटपुट मिळविण्यासाठी स्विचमधून दुप्पट करंट वहावा लागेल कारण येथे Vin हाफ झाला आहे त्यामुळे Iin फुल ब्रिजच्या बाबतीत हाफ ब्रिजशी संबंधित हाफ करंट स्विचेसमध्ये वाहतो आणि त्यामुळे फुल ब्रिज सक्षम आहे स्विचेसच्या समान रेटिंगसाठी हाफ ब्रिजशी उच्च पॉवर हाताळण्याची तुलना करा तर फुल ब्रिज कन्व्हर्टर अशाप्रकारे कार्य करते आणि तुम्हाला दिसेल की आता सर्व तीन कन्व्हर्टरमध्ये पूर्ण हाफ ब्रिजचा पुश पुल आणि फुल ब्रिज ची सेकंडरी बाजू ऑपरेशनमध्ये अगदी सारखीच आहे